तर मी आपणास हे सांगत आहे की जर का तुम्ही या इथे जेल तयार करण्याच्या उद्देशाने कोलॅजिनच्या मॉलिक्युल्स ची संख्या वाढविली तर ती अश्या प्रकारची एक त्रिकोणमितीय असेम्ब्ली तयार होईल आणि आता यामध्ये तुम्हाला पेशींची वाढ घडवून आणायची आहे तर आता आपल्याकडे कोणते पर्याय आहेत तर तुमच्याकडे असलेले पर्याय म्हणजे एक तर या अश्याप्रकारे पेशींना या पृष्ठभागावर घेणे जी की जर तुम्ही विचार केलात तर एका प्रकारे जागेचा अपव्यय करण्यासारखे होईल तर कदाचित तुम्हाला या पेशींना याच्या आतमध्ये जाऊन त्रिकोणमितीमध्ये घेण्याची इच्छा होईल कारण की जेव्हा तुम्ही पेशी अश्या प्रकारे या पृष्ठभागावर वाढवता तर तुमच्या लक्षात येईल की या पेशी फक्त ज्या ठिकाणी त्यांचा संपर्क होतो त्याच ठिकाणी म्हणजेच फक्त संपर्कबिंदूंच्या ठिकाणीच परस्परांशी संवाद साधतात किंवा फक्त याप्रमाणे जवळ असल्यामुळे एकमेकांसोबत खूप कमी प्रमाणात संवाद साधतात पण यामुळे याला संपूर्ण त्रिकोणमितीय वैशिठ्य प्राप्त होत नाही किंवा त्रिकोणमितीय संदेशवहन अस्तित्वात येऊ शकत नाही तर आपल्याला यामध्ये त्रिकोणमितीय वैशिष्ठय आणायचे आहे जर तुम्हाला त्रिकोणमितीय वैशिष्ठय हवे असेल तर आता यासाठी सर्वात चांगला पर्याय म्हणजे तुम्हाला यातील पोरॉसिटी नियंत्रित करावी लागेल म्हणजेच इथे मी पोरॉसिटी ऑफ द सिस्टीम बद्दल बोलतोय तर पोरॉसिटी म्हणजे या इथे बघा अश्या परिस्थितीमध्ये अजून काहीतरी करावे लागेल कारण की जर का या सेल्स कडे तुम्ही बघितलात तर या काळ्या रंगाने दर्शविलेल्या सेल्स प्रत्यक्षात या जागेत शिरकाव करू शकत नाहीत या जागा ज्या की तिथे आहेत यांना दाखविण्यासाठी मी वेगळ्या रंगाचा वापर करतो जेणे करून हे समजण्यासाठी सोयीस्कर होईल तर याठिकाणी सेल्स शिरकाव करू शकत नाहीत तर आता आपण काय करू शकतो तर आपण या मॉलिक्युल्स ची पोरॉसिटी बदलवु शकतो आता जर का पोरॉसिटी बदलायची असेल तर लक्षात घ्या की या मॉलिक्युल्स ला एकमेकांपासून थोडे जास्त दूर न्यावे लागेल आता तुमच्या लक्षात येत असेल की या मॉलिक्युल्सना मी एकमेकांपासून जास्त लांब नेत आहे आता मी याची खात्री कशी करणार की यांच्यामध्ये काही इंटरॅक्शन होत आहे तर ही समस्या तुमच्या लक्षात आली असेल कारण की हे उघड आहे आणि हे करण्यासाठी तुम्हाला मॉड्युलेटरी मॉलिक्युलर हॅण्डल्स ची गरज पडेल समजा मी या इथे आहे आणि मला तुम्हाला स्पर्श करायचा आहे तर यासाठी मला माझा हात थोडा ताणावा लागेल तर माझा दुसरा हात येईल आणि यासोबत असा इथे अश्या प्रकारे जोडला जाईल तर समजा जर का हा मॉलिक्यूल या इथे असेल आणि दुसरा मॉलिक्यूल या इथे असेल तर यांच्यामध्ये या इथे कपलर्स आहेत तर अश्या परिस्थितीमध्ये तुम्हाला एका प्रकारचे कपलर्स वापरावे लागतील जे की एका प्रकारचे असे एक जाळे एक गोळा एक चाळणी तयार करतील तर तुम्हाला एक नवीन घटक यात मिसळावा लागेल एक हॅन्डल जो की अश्या प्रकारची चाळणी तयार करेल जसे की तुम्ही या इथे बघत आहात आता तुमच्याकडे समजा या पेशी आहेत ज्या तुम्ही या इथे अश्या प्रकारे ठेवाल यापैकी काही पेशी आतमध्ये अश्या प्रकारे जाऊन बसतील अश्या प्रकारे या अश्या अश्या इथे इथे इथे इथे इथे आणि इथे आता तुम्ही या आकृतीची या आकृतीसोबत तुलना करू शकाल तर जेव्हा आपण सिस्टीम च्या पोरॉसिटीबद्दल बोलतो तर त्याचा अर्थ असा होतो की याला मी अजून एक परिमाण जोडत आहे आणि जेव्हा तुम्हाला जेल तयार करायचा असेल तर यासाठी तुमच्याकडे एक पोरॉसिमीटर हे असलेच पाहिजे तर आता तुम्ही बघा की ही सिस्टीम तुमच्या मनात कशी विकसित होत आहे ते तर सर्वात आधी आपण एएफएम च्या साह्याने सरफेस अनालिसिस करण्याबद्दल बोललो होतो याठिकाणी सुद्धा त्याची गरज पडेल आपण सरफेस चा अभ्यास करण्यासाठी ऍटोमिक फोर्स मायक्रोस्कोपी चा वापर इथेसुद्धा करणार इथेसुद्धा आपल्याला जेल सरफेस वर कश्या प्रकारे राहतो हे बघण्यासाठी कॉन्टॅक्ट अँगल मेझरमेन्ट हे करावे लागेल अन्यथा जर का सरफेसने अवरोध केला तर तुम्ही समजू शकता की मेडीयम या आतमधल्या पोकळ्यांमध्ये जाऊ शकणार नाही यानंतर येते कॉन्टॅक्ट अँगल मेझरमेन्ट आणि एकदा का तुम्ही कॉन्टॅक्ट अँगल मेझरमेन्ट केले की एक्सपीएस करून बघायला पाहिजे त्यामुळे तुम्हाला सरफेस कॅरॅक्टरिस्टिक्स माफ करा नेटिव्ह जेल च्या सरफेस कॅरॅक्टरिस्टिक्स मिळतील तर अश्या प्रकारे या सेल्स इथे मी यात टाकल्या आहेत पण गोंधळून जाऊ नका तुमचा नेटिव्ह जेल काहीसा असा होता याला आपण पुन्हा इथे चित्र तयार करून समजू यामुळे तुमचा गोंधळ होणार नाही तर इथे वेगळ्या प्रकारची पोरॉसिटी आहे तर तुमचा सरफेस हा अश्याप्रकारे इथे आहे आणि या इथे अश्या इंटरॅक्शन्स होत आहेत तर आता तुम्ही पोरॉसिटी चे मोजमाप कसे करणार ते इथे खूप महत्वाचे आहे तर तिसरी गोष्ट येते ती म्हणजे पोरॉसिटी तर पोरॉसिटी बघण्याची पद्धत खूप सोपी आहे ह्या गोष्टी समजण्याचा प्रयत्न करा फक्त अंधानुकरण करू नका तुमच्या तर्कशक्तीचा वापर करा तर इथे तुम्ही काय कराल तर तुम्ही मोजून एखादा द्रव पदार्थ घ्याल हा पदार्थ काहीही असू शकेल लोक मर्क्युरीचा वापर करतात पोरॉसिटी साठी लोक पुष्कळ प्रकारचे पदार्थ वापरतात वेगळे काही वापरू नका साधे आणि सोपे पर्याय निवडा एक साधा द्रव पदार्थ घ्या आणि त्याला तंतोतंत मोजून घ्या समजा हे द्रव एक्स इतके आहे एकदा का तुम्ही हे केले तर त्यानंतर तुम्ही हा द्रव पदार्थ या पोकळ्यांमध्ये शोषला जाण्यासाठी टाकाल आणि याच्या आधारे तुम्ही आधी घेतलेल्या द्रवांपैकी काही द्रव यामध्ये शोषला जाईल आणि काही द्रव शोषला जाणार नाही आता तुम्ही पुन्हा उलट गणना करू शकता आणि तपासू शकता की या सिस्टीम मध्ये किती द्रव शोषले गेले तर अश्या प्रकारे अतिरिक्त द्रवाच्या प्रमाणावरून तुम्ही उलट गणना करू शकता याला मी अश्याप्रकारे दाखवतो तर हे संपूर्ण अतिरिक्त द्रव आहे जे की निरुपयोगी आहे आणि हे इथेच राहणार आहे यामुळे तुम्ही याला काढून टाकू शकता तर अश्याप्रकारे बाहेर निघणाऱ्या अतिरिक्त द्रवाला मायनस एक्स इतके मानूया आता जर का हे निळ्या रंगाने दाखवलेले सुरुवातीची एक्स असेल तर यातून नंतरची एक्स वजा करून मिळणारी किंमत म्हणजेच शोषल्या जाणाऱ्या द्रवाचे प्रमाण होय आता या पदार्थामध्ये तुम्हाला कोलॅजिनचे परिमाण आणि कोलॅजिनचे एकूण मॉलिक्युल्स किती आहेत ते माहित असेल म्हणजेच टोटल नंबर ऑफ कोलॅजिन मॉलिक्युल्स आणि जर का तुम्हाला कोलॅजिनचे एकूण किती मॉलिक्युल्स आहेत हे माहित असेल जे की अर्थातच तुम्हाला माहित असेल एक संख्या मिळविण्यासाठी उलट गणना करावी लागेल आता तुम्हाला ही किंमत माहित आहे ही किंमत माहित आहे यावरून तुम्ही यातील पोकळ भागाचे घनफळ मिळवू शकता ही याची गणना करण्याची सर्वात सोपी पद्धत आहे यासाठी जास्त क्लिष्ठ प्रयोगात जाण्याची गरज नाही ही अगदी साधी पद्धत आहे अश्या पद्धती उपयोगात आणण्यासाठी तुम्हाला फक्त आपले डोके योग्य प्रकारे चालविण्याची गरज आहे तर आता तुम्ही या थ्री डायमेन्शनल मॅट्रिक्स ची पोरॉसिटी बदलू शकता आणि अश्या प्रकारे त्रिकोणमितीय मॅट्रिक्सच्या पोरॉसिटी मधील बदल हा काही गोष्टींवर अवलंबून असतो यासाठी तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा विचार करावा लागेल समजा तुमची पेशी ही इतकी मोठी असू शकते ती इतकी लहान सुद्धा असू शकते अजून लहान असू शकते तर पेशींच्या आकारावर अवलंबून तुम्हाला पोरॉसिटी ठेवावी लागेल अश्या प्रकारे पोरॉसिटी ही पेशींच्या आकाराच्या प्रमाणात असेल म्हणजेच पोरॉसिटी इज अ फंक्शन ऑफ सेल साईझ जर तुम्हाला पोरॉसिटी माहित असेल तर तर आता थोडक्यात उजळणी करू या कारण की बऱ्याच गोष्टींबद्दल आपण बोललो आहोत तर पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या मटेरियल च्या अनालिसिस साठी तुम्हाला ए एफ एम म्हणजेच ऍटोमिक फोर्स मायक्रोस्कोपी वापरावी लागेल ज्यामुळे तुम्हाला सरफेस च्या रफनेस किंवा स्मूथनेस बद्दल माहिती मिळेल याला तुम्ही ज्या पद्धतीने तुम्हाला हवे असेल तसे स्पष्टीकरण देऊ शकता यानंतर यापुढची एक गोष्ट जी तुम्ही करू शकता ती म्हणजे मी इथे चिन्हांच्या साह्याने लिहितोय तर ती म्हणजे कॉन्टॅक्ट अँगल मेझरमेन्ट कॉन्टॅक्ट अँगल मेझरमेन्ट यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे सरफेस केमिकल अनालिसिस तर जेथे ऍटोमिक किंवा स्लॅश इलेमेंटल मॅपिंग अँड क्वांटिफिकेशन असेल यानंतर जर का तुम्ही वापरत असेलेले मटेरियल जेल असेल किंवा थ्री डी मटेरियल असेल तर तुम्ही पोरोसिमेट्री करू शकता तर बघा अश्या प्रकारे तुमच्याकडे इतके तंत्र आहेत आणि तुम्ही वापरत असलेल्या सेल टाईप नुसार तुम्ही पोरॉसिटीमध्ये सुद्धा बदल करू शकता इतकेच नव्हे तर हे थ्री डायमेन्शनल मॅट्रिक्स अश्या प्रकारे तयार केले गेले पाहिजे की गॅशीअस एक्सचेंज योग्य पद्धतीने झाले पाहिजे कारण की अश्या सूक्ष्म वातावरणात जर का तुम्ही लक्षात घेतले तर तुम्हाला कळेल की या सूक्ष्म वातावरणाच्या आत पेशी सीओटू च्या रूपात मेटॅबोलाईट्स सोडतात आणि पेशींना ऑक्सिजन ची गरज असते तर अश्या प्रकारे गॅशीअस डिफ्युजन प्रोसेस गॅशीअस एक्सचेंज किंवा गॅशीअस डिफ्युजन प्रोसेस इष्टतम स्तरावर होत असते तर अश्या प्रकारे साधारण फिजिकल टेक्निक्स चा वापर करून तुम्ही निश्चितच तुमची संशोधनाची वाटचाल सुरु ठेऊ शकता तुम्ही तुमच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी तुमचे ध्येय स्वतः ठरवू शकता असे असण्याचे कारण म्हणजे बघा प्रत्येकजण वेगवेगळ्या पैलूंवर काम करीत असेल आणि जोपर्यंत अशी साधने तुमच्याकडे नसतील जी तुमच्या आवडीच्या शास्त्रीय समस्यांचा उलगडा करण्यासाठी आवश्यक असतील तर तुम्ही ते करू शकत नाही असे तंत्र आहे का तर हो अशी तंत्रे आहेत फक्त तुम्हाला त्यांच्याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे आता पुन्हा मागे जाऊया तर आपण कोलॅजिन बद्दल बोललो तर यात आपण खोलात जाऊन बघितले तुम्ही कोलॅजिन ची थीन फिल्म बनवू शकता किंवा कोलॅजिन चे थीन जेल बनवू शकता किंवा कोलॅजिन चे थीक जेल बनवू शकता आणि जेव्हा तुम्ही थीक जेल किंवा अगदी थीन जेल बनवता तेव्हा त्या मटेरिअलची पोरॉसिटी बदलवू शकता आणि अश्या याप्रकारे पोरॉसिटी बदलवून या दिशेने इतर सुद्धा काही गोष्टी आहेत ज्या करण्याचा विचार तुम्ही करू शकता उदाहरणार्थ समजा तुम्हाला तुमच्या पेशी एका अश्या प्रकारच्या स्लो रिलिझिंग मटेरियल मध्ये जे की औषधी द्रव्यांना हळू हळू बाहेर टाकतील अश्या मटेरियल मध्ये हव्या असतील यासाठी तुम्हाला तुमचे मटेरिअल किंवा विशिष्ठ औषधी द्रव्ये अश्या प्रकारच्या जेलमध्ये एनकॅप्सुलेट कराव्या लागतील आणि तुमच्या पेशी अश्या मटेरिअल वर वाढीसाठी ठेवाव्या लागतील हे झाले एक उदाहरण एक तंत्र तुम्ही अजून अश्या प्रकारचे तंत्र वेगळा विचार करून विकसित करू शकता तर आता तुमच्याकडे औषधाचे मॉलिक्युल्स आहेत जे की या इथे आहेत आणि याच्या अगदी वरती इथे हे जेल मॅट्रिक्स आहे आणि आपली जेल खूप पातळ असून तीची पोरॉसिटी खूप कमी आहे म्हणजेच खूपच स्लो रिलिझिंग परिस्थिती आहे तुम्ही याठिकाणी पोरॉसिटी नियंत्रित करू शकता आणि याच्या वर इथे तुम्ही आपल्या पेशी ठेऊ शकता आता या पेशी या विशिष्ठ औषधांच्या सान्निध्यात येतील ते सुद्धा अगदी संथ गतीने कारण की पोरॉसिटी खूप कमी आहे अश्याप्रकारे जर का पोरॉसिटी कमी असेल तर आपोआपच औषधांचे रिलीझ संथ गतीने होईल तर अश्या प्रकारे पोरॉसिटीनुसार तुम्ही प्रत्यक्षात वेगवेगळ्या प्रकारचे जेल्स तयार करू शकता जसे की थीन जेल थीक जेल अश्या विभिन्न रचना आणि इतकेच नव्हे तर एक रोचक तत्थ्य म्हणजे हे अजून एक तंत्र आहे जे की तुम्ही वापरू शकता हे जसे मी तुम्हाला इथे दाखविले हेदेखील तुम्ही उपयोगात आणु शकता तर समजा तुम्ही अश्या प्रकारचे एक पोरस स्ट्रक्चर तयार करता अश्या प्रकारे समजा विभिन्न प्रकारच्या इंटरॅक्शन्स याला मी सरफेस स्ट्रक्चर म्हणेन आणि ह्या इथे ही हॅन्डलर मॉलिक्युल्स आहेत जे की अडकविण्यासाठी उपयोगात येतात इथे यांच्यासारखी अशी पुष्कळ मॉलिक्युल्स आहेत तर मी आता या बाबत इथे जास्त बोलत नाहीये आता हे मी तुमच्यावर सोडेन की तुम्ही काय कराल तुम्ही निरनिराळ्या इलेक्ट्रॉन बीम विभिन्न प्रकारच्या इचिंग इलेक्ट्रॉन बीम लिथोग्राफी च्या साह्याने वापरू शकता तुम्ही तिला त्रिकोणमितीत कापू शकता आणि तिचे म्हणजेच जेल चे आतील प्रोफाइल बघू शकता मी विभिन्न प्रकारच्या इलेक्ट्रॉन बीम लिथोग्राफीच्या साह्याने हे केलेले आहे तर ही अतिशय विकसित तंत्र आहेत जी लोक सेल आणि सबस्ट्रेट यांच्या मधील इंटरॅक्शन्स बघण्यासाठी वापरतात मी इथे तुम्हाला हे तंत्र वापरण्याचा सल्ला देणार नाही पण तुम्हाला हे माहित असायला पाहिजे की या वेगवेगळ्या साधनांचा वापर कसा करतात तर आपण या अनुषंगाने एकदा कोलॅजिन बद्दल बोललो आहोत यानंतरचा पदार्थ आहे लॅमिनीन पण लॅमिनीन कडे वळण्याआधी जेव्हा आपण पॉली डी लायसिन बद्दल चर्चा करत होतो तेव्हा आपण पहिल्या म्हणजेच या इंटरॅक्शन बद्दल बोललो होतो इलेक्ट्रोस्टॅटीक इन्टेरॅक्शन जी इथे घडते आणि यानंतर पेशींद्वारे बाहेर सोडले जाणारे एक्सट्रा सेल्युलर मॅट्रिक्स ज्यामुळे पेशींच्या चिकटण्याला सुरुवात होते याबद्दल बोललो होतो यामुळे अटॅचमेंट ला अजून बळ मिळते आता या स्लाईडवर मी तुम्हाला एका बाजूने या परिस्थितीचा परिचय करून देतो ज्यामुळे तुम्हाला समजण्यासाठी सोपे जाईल या इथे अश्या प्रकारे कोलॅजिन असेल याला मी इथे हिरव्या रंगाने दाखवतो तर हे कोलॅजिन स्वतः एक एक्सट्रासेल्युलर मॅट्रिक्स आहे जे तरंगत आहे आणि सेल्युलर इन्टेरॅक्शन साठी या कोलॅजिन ला त्याचे स्वतः चे रिसेप्टर्स या सेल्सवर आहेत आणि ते अश्या प्रकारे इथे जोडले जातात तर अश्या प्रकारे तुम्ही या इथे अटॅचमेंटसाठी या भागावर अवलंबून राहत नाही हे तुमच्या लक्षात आले असेल तर तुम्ही ह्या भागावर अवलंबून आहात तर याचाच अर्थ असा की अटॅचमेंट चे फोर्स डायनॅमिक्स बदलणार आहे तुम्हाला हा बदल ओळखणे अत्यंत महत्वाचे आहे तुम्ही सेल सरफेस इंटरफेस वर होणाऱ्या निरनिराळ्या इंटरॅक्शन्स मधील फरक ओळखू शकला पाहिजे ही इंटरॅक्शन समजणे हे तुमच्यासाठी खूपच आवश्यक आहे तसेच असे सर्व बल जे या इंटरॅक्शन्स ला नियंत्रित करतात हे बल हे बल आणि असे सर्वच प्रकारचे बल याबद्दलची माहिती असल्याशिवाय तुम्ही हा विषय बारकाईने समजू शकणार नाही आता यातच पुढे आपण लॅमिनीन चा परिचय करून घेणार होतो लॅमिनीन ज्या पद्धतीने इंटरॅक्शन होते त्या पद्धतीने समजण्यासाठी सोपा आहे तर आता जर का लॅमिनीन बद्दल बोलायचे झाले तर या पेशींकडे बघा समजा ही पेशी आहे आणि हा आहे एक सबस्ट्रेटचा ग्लास सरफेस ज्यावर तुम्ही लॅमिनीन मॉलिक्युल्स चे आच्छादन करत आहात तर लॅमिनीनला त्याचे स्वतःचे अविभाज्य असे रिसेप्टर्स पेशींच्या पृष्ठभागावर असतात तर इथे या प्रकारे ही अशी इंटरॅक्शन होते इथे ही तुमची पेशी आहे ही इथे पेशी आहे इथे लॅमिनीन आहे आणि या इथे हे या पेशींच्या पृष्ठभागावर इंटिग्रीन रिसेप्टर्स आहेत आणि इंटिग्रीन आणि लॅमिनीन च्या दरम्यान इंटरॅक्शन होते ही इथे अशी इंटरॅक्शन होते हे इंटरॅक्शन प्रोफाइल आहे ही इंटरॅक्शन पेशींना लॅमिनीन च्या पृष्ठभागावर चिकटण्यासाठी मदत करते पण हे अत्यंत रोचक आहे लॅमिनीन एक खूप क्लिष्ट असा मॉलिक्यूल आहे कारण की तो वेगळ्या प्रकारे ग्लास सरफेस वर चिकटतो म्हणून बऱ्याच वेळा जर का तुम्ही लॅमिनीन ला एक्सट्रासेल्युलर मॅट्रिक्स म्ह्णून वापरत असाल तर लॅमिनीनने सबस्ट्रेट ला कोट करण्याआधी तो ग्लास सबस्ट्रेट घ्या आणि त्याला खरं तर आपल्याला ग्लास बद्दल देखील थोडी चर्चा करावी लागेल तर तुम्ही असे ग्लास चे किंवा पॉलीकार्बोनेटचे सबस्ट्रेट जे काही तुम्हाला वापरायचे असेल ते घ्या आणि त्याला आधी एका वेगळ्या प्रथिनाने ऑर्निथिन ने कोट करा ऑर्निथिन तर अश्याप्रकारे तुम्ही आधी ऑर्निथिन ने काहीश्या अश्या प्रकारे कोट कराल ऑर्निथिनचे कोटिंग अश्याप्रकारे ऑर्निथीन च्या वर तुम्ही लॅमिनीन ने कोट कराल लॅमिनीन ग्लास च्या सबस्ट्रेट वर सहज चिकटेल असा अति आत्मविश्वास बाळगू नका माझ्या अनुभवाने मी सांगतो मी पुष्कळदा हा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला आहे आणि बऱ्याचदा मी यात असफल झालेलो आहे कारण की लॅमिनीनचे हे वैशिष्ठ्य आहे आणि याच्या इंटरॅक्शन्स इतक्या सहज घडून येत नाहीत जसे की तुम्ही संगणकाच्या साह्याने बसून तपासून बघाल आणि अनुमान लावू शकाल आणि सहज म्हणू शकाल की अरे हो हे इथे इंटरऍक्ट होत आहे हे असे निश्चितच होत नाही कारण यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष प्रयोग करून बघावा लागतो तर जर का तुम्ही जुने ग्रंथ जुनी माहितीपुस्तके चाळलीत आणि जुन्या शाळेत शिकलेली वयस्क संशोधक पाहिलेत तर तुम्हाला नक्कीच संदर्भ मिळेल की त्यांनी अगदी स्पष्टपणे नमूद केलेले आहे की लॅमिनीनला चांगल्या प्रकारे इंटरऍक्ट होण्यासाठी धनभारित ऑर्निथिन किंवा तत्सम पदार्थाचे तिथे असणे आवश्यक आहे वेगळ्या शब्दांत सांगायचे झाले तर जेव्हा कधी तुम्ही अश्या प्रकारची योजना आखत असाल तर तुम्ही सबस्ट्रेटला अजून क्लिष्ट बनवत आहात ते आता काही अतिरिक्त म्हणजेच एक कॉम्पोझिट बनलेले असते कॉम्पोझिट किंवा लेयर बाय लेयर असेम्ब्ली असे आपण याला म्हणू शकतो लेयर बाय लेयर असेम्ब्ली एलबीएल असेम्ब्ली लेयर बाय लेयर तर ऑर्निथिनसाठी ते पृष्ठभागावर चिकटले आहे याची खात्री करणे हे थोडेसे कठीण आहे आता अश्या मुद्द्यावर येऊ ज्याबद्दल मी आतापर्यंत काहीच बोललो नाही तो असा की तुम्ही पेशींना टू डायमेन्शन मध्ये ग्लास किंवा पॉलीकार्बोनेट वर वाढवत आहात तर बहुदा तुमच्याकडे हे दोन पर्याय असतात ग्लास किंवा पॉलीकार्बोनेट जर का तुम्ही पॉलीकार्बोनेट वापरत असाल जे की स्टराईल पॉलीकार्बोनेटच्या १५ एमएम किंवा ९० एमएम किंवा जसे की तुम्हाला माहीतच आहे ६० एमएम च्या डिशेश असतात तुम्हाला इथे प्रयोग करण्यासाठी जास्त पर्याय नसतात आणि तुम्हाला फक्त त्यावर तुमचे एखाद्या प्रोटीन चे कोट द्यावे लागते जर का तुम्ही ऑर्निथिन लॅमिनीन वापरत असाल तर आणि पुष्कळदा ज्या प्रकारे सेल कल्चर्स केले जातात आपण सेल्सना ग्लास कव्हरस्लिप्स वर वाढवतो आणि ग्लास कव्हरस्लिप्स यात ठेवतो किंवा अश्या ग्लास कव्हरस्लिप्स यात ठेवतो यामागचे कारण असे की जर का आपल्याला इम्युनो सायटो केमिस्ट्री करायची असेल आणि आपल्याला एक असे करायचा असेल तर या सर्वांमध्ये ग्लास कव्हरस्लिप्स मधून बघणे किंवा निरीक्षण करणे सोपे जाते प्रामुख्याने ग्लास कव्हरस्लिप्स मुळे मायक्रोस्कोपी जास्त सोपी होऊन जाते तर तुम्ही फक्त एक ग्लास घ्या एक स्लाईड तयार करा ही काचेची वस्तू घ्या आणि अश्या प्रकारे स्लाईड तयार करा तर इथे अश्या प्रकारे ही कव्हरस्लिप इथे असते आणि अश्याप्रकारे तुम्ही हे इथून बघता तर अगदी अश्या प्रकारे या गोष्टी काम करतात तर आता पुन्हा मागे वळूया जिथे मी चर्चा करत होतो तर आता जेव्हा कधी तुम्ही ग्लास वापरत असाल हे ग्लास तुमच्या लॅब मध्ये वापरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर येते आणि आपण खरं तर कधीच ग्लासची चाचणी करत नाही तर प्रत्यक्षात काचेवर किंवा काचेच्या कव्हरस्लिप सोबत काम करतांना काही समस्या तुमच्यासमोर उद्भवतात जसे की पुष्कळदा ह्या ग्लास वर बरेच ऑइल किंवा ग्रीस लागलेले असते जे की तुम्हाला सहज दिसत नाही तर अश्या परिस्थितीमध्ये पहिली पायरी म्हणजे अश्या काही अनुक्रमाने करण्याच्या कृती आहेत ज्या ठराविक ग्लास हा सेल कल्चरसाठी वापरण्याच्या दृष्टिकोनातून चांगल्या आकाराचा आहे आणि काही ठराविक मापदंडात बसणारा आहे याची खात्री करण्यासाठी कराव्याच लागतात तर पहिली कृती जी प्रत्येकाने केली पाहिजे ती म्हणजे ग्लास आल्यानंतर सर्वात आधी त्याला रात्रभर सोप सोल्युशन मध्ये ठेवणे ही झाली पाहिली कृती ग्लास कव्हरस्लिप्स घ्या आणि त्यांना या इथे ठेवा एक चंचुपात्र घ्या ग्लास कव्हरस्लिप्स घ्या अश्या प्रकारे ग्लास कव्हरस्लिप्स या सोप सोल्युशन मध्ये रात्रभर ठेवा यानंतरची पुढील कृती म्हणजे दुसऱ्या दिवशी यांना पूर्णपणे स्वच्छ धुवा आणि यानंतर ग्लासला या ग्लासेस ला अगदी याच चंचुपात्रामध्ये कॉन्सन्ट्रेटेड एचएनओ थ्री ची प्रक्रिया करा हे करत असतांना खरं तर तुम्ही ग्लास कव्हरस्लिपच्या सरफेसला इचिंग करत आहात म्हणजेच इचिंग द ग्लास कव्हरस्लिप सरफेस तर अश्या प्रकारे तुम्ही त्याला सामान्यापेक्षा अजून थोडे जास्त खडबडीत करत आहात तर एचएनओ थ्री प्रामुख्याने काचेवर अश्या प्रकारे कोरून काढते जुन्या काळात शिकलेली लोकं हायड्रोजन फ्ल्युओराइड चा वापर करतांना तुम्हाला दिसतील जे की या कामासाठी यापेक्षा जास्त शक्तिशाली आहे तर यासाठी तुम्ही थोडा वेळ खर्ची घाला आणि याला तुमच्या उद्देशपूर्तीसाठी अजून योग्य बनवा तर आता मी इथे हे व्याख्यान थांबवतो आणि आपण या काचेवरील उपचारासंबंधी या मुद्द्यापासून पुढील व्याख्यानात चर्चा चालू ठेऊ